पेशी संवर्धन तंत्रज्ञानाच्या व्याख्यानमाले मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण पाचव्या आठवड्यात आलो आहोत आणि आज आपण पाचव्या आठवड्याच्या चौथ्या वर्गाला सुरूवात करणार आहोत जर तुम्हाला आठवत असेल तर शेवटच्या वर्गात आपण एका कंपनीबाबत बोललो कि जी आता अल्जाइमरचा रुग्णांवर त्यांच्या औषधांची चाचणी करण्यासाठी इच्छुक आहे तरी हे करण्यासाठी पहिल्या पातळीवर त्यांना पेशी संवर्धित पट्टीकावर चाचणी करावी लागेल की ते काम करतात की नाही आता आपण या मुद्द्यावर आलो आहोत पेशी संवर्धन कसे करायचे किंवा हिपोकॅम्पस मज्जातंतूच्या चेतापेशीचे संवर्धन कसे करायचे हे असे मज्जातंतू आहेत की जे अल्झायमर्स आजारांमध्ये नष्ट होतात साधारणतः अल्झायमर हा एक चेता पेशींचा ऱ्हास होणारा विकार आहे कि जो कालांतराने हिप्पोकँपाल मज्जातंतूचा मृत्यू घडवून आणतो आणि अखेरीस तो व्यक्ती स्वतःची ओळख सुद्धा विसरतो आणि शेवटी तो मरतो तर हा एक तसा खूप वाईट आजार आहे कारण तुम्हाला तुमचे नाव माहीत आहे किंवा आजुबाजू मध्ये तुमची स्वतःची ओळख आहे परंतु तुमच्या रुग्णाला तो कोण आहे हे त्यालाच माहित नसते कारण त्याच्या आठवणीचे सर्व पुरावे हे हिपोकॅम्पल मज्जातंतू नष्ट झाल्यामुळे निघून जातात पूर्ण जगामध्ये हे समजून घेण्यासाठी अथक प्रयत्न चालू आहेत की हा कुठल्या प्रकारचा आजार आहे की जो वयाच्या अखेरीस होतो तर अशा रुग्णांची खूप काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे तर अशा वेळेस त्यांना घरात ठेवणे खूप अवघड जाते कारण तुम्ही कामासाठी बाहेर जाता आणि घरातील वयस्कर व्यक्ती जर अल्झायमर सारख्या आजारातून जात असेल तर खूप साऱ्या बाबी होतात कारण तुम्हाला माहित आहे की ती हरवू शकतात घरातून बाहेर जाऊ शकतात आणि ते एकदा हरवले तर त्यांना स्वतःचे घर ओळखू येत नाही हा एक प्रकारचा अत्यंत दुःखी आणि प्रेमसंबंधाचा अत्यंत खेदजनक प्रकार आहे तर या पार्श्वभूमी सहित आता आपण एक घटना तयार करून एखादी कंपनी औषधांचे चाचणी करता काय करू शकते आपण सुरू करू पण सुरू करण्यापूर्वी तर आज आपण पाचव्या आठवड्यातील चौथ्या लेक्चरला सुरुवात करत आहोत तर आता उदाहरणार्थ सोप्यात सोपे आपण तीन औषधांचे रेणु घेऊ जसे की x y आणि z तर कंपनीला आता असा विश्वास आहे की हे तीन रेणू अल्जाइमरचे रुग्णांवर प्रभाव टाकू शकतात किंवा मदत करू शकतात तर चाचणी करण्यासाठी तुमच्याकडे काही मापदंड असावेत तर ते कुठल्या प्रकारच्या असायला हवेत उदाहरणार्थ पुन्हा एकदा आपण एक गृहितक लक्षात घेऊ तर आपण निश्चित केलेला मापदंडानुसार जाऊ हे आपले अल्झायमर साठी लागणाऱ्या औषधांचे रेणू आहेत x y आणि z तर चाचणी करण्याचे मापदंड काय आहेत किंवा मूल्यमापनाचे मापदंड काय आहेत हे आता आपण पाहू तर आता असा विश्वास ठेवला आहे की हे तिन्ही औषधे संपर्क स्थान वाढवण्याचे कार्य करतात तसे पाहायला गेले तर हे सर्व गृहीतक आहे हे सर्व हिप्पोकँपाल मज्जातंतू मधील संपर्क स्थान वाढतात दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर संपर्क स्थान वाढल्यामुळे मज्जातंतू मधील परस्पर संबंध वाढतो पेशी संवर्धन करणाऱ्या समोर एक खूप मोठा प्रश्न हा कायम समोर येतो चेतापेशी संवर्धन हे इनविट्रो पद्धतीने कसे करायचे त्याचबरोबर त्यातील खरेपणा किंवा प्रस्ताव कसा पडताळायचा नेमके येथे प्रस्ताव म्हणजे काय कि जो संपर्क स्थानांची संख्या वाढवेल तर आता आपण कुठपर्यंत आलो आहोत मी येथे रंग बदलतो आता मी पद्धतशीरपणे तुमच्यापुढे सर्वकाही मांडतो तर आता आपल्याला हिपोकॅम्पस चेतापेशीच्या जाळ्याची गरज आहे आणि हे सर्व इनविट्रो माध्यमात आपल्याकडे आहे आता आपल्याला प्राण्यांविषयी च्या अभ्यासाची काळजी करण्याची गरज नाही आपण आधीच या भागात आलो आहोत की जेथे आपल्याकडे पीरामिदल मज्जातंतूंची संवर्धित प्रणाली आहे ती काही अनुक्रमिक नाही परंतु एक यादृच्छिक संवर्धित प्रणाली आहे तर आता आपण उंदराच्या 17 दिवसांच्या गर्भापासून एक हिपोकॅम्पस मज्जातंतू संवर्धित प्रणाली विकसित केली आहे तर जेव्हा केव्हा आपण संपर्क स्थान वाढवण्याचे बाबतीत बोलतो तर अशा वेळेस हे संपर्क स्थान खरेतर कोणामध्ये तयार होतात तसे पाहायला गेले तर वृक्षका आणि अक्षतंतू यांच्यामध्ये किंवा दोन अक्षतंतू मध्ये तयार होत असतात अजूनही काही अशी जागा आहेत की जेथे संपर्क स्थान तयार होऊ शकतात तर आता आपण संपर्क स्थान ओळखू यात मी येथे लाल रंग वापरतो तर इथे काही भाग आहेत की जेथे संपर्क स्थान तयार होतात आणि आता कोठूनतरी काही मिळते का हे पाहू तर आता तुम्ही चार वेगवेगळ्या कव्हर स्लिप वर काही ठराविक पेशींचे संवर्धन केले आहे खरंतर तुम्हाला इथे त्याची संख्या वाढवावी लागेल तर मी इथे 5 एवढे ठेवतो त्यासाठी सुद्धा एक कारण आहे तर या पाच कव्हरस्लिप आहेत किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर पाच वेगवेगळ्या चाचण्या आहेत त्यातील प्रत्येक एक जर आपण प्रतिबिंबित केली तर आपल्याला दहापट मिळते तर आता तुम्हाला कळले असेल आपण 50 कव्हरस्लिप मिळवण्यात आणि त्यापासून माहिती मिळवत आहोत आपल्याकडे पाच वेगवेगळ्या बाबी आहेत त्यातील तीन बाबी आधीच आपण x y आणि आणि z अशा ठरवून घेतल्या आहेत त्यातील एक तुमची नियंत्रित आहे आणि त्यातील ही जी एक आहे ती म्हणजे तिच्यामुळे काहीतरी होते अशी आहे असे समजून ती शेवटची बाब म्हणजे त्या विशिष्ट आजाराचे कारण आहे आता हा थोडासा वाकडा करू हाच भाग की ज्याच्यामुळे काही अल्झायमर आजाराचे रेणू अजून जोडल्या जातील तुम्ही हे विसरायच्या आत मला येथे हे जोडलेले लिहायला हवे तर आता काही रेणू की ज्याला आपण Q असे म्हणतो हे सर्व गृहीतक आहे तर आता प्रत्येकासाठी तुमच्याकडे 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले आहे तर आता तुमच्याकडे जवळपास 50 कव्हर स्लिप आहेत की ज्याच्या वरती तुम्ही 5 वेगवेगळे उपचार करू शकता आणि प्रत्येकावर तुम्ही सारख्या संख्येच्या पेशी ठेवल्या आहेत तर आता तुम्हाला काही गोष्टींची खात्री करून घ्यायला हवी त्यामध्ये सुरुवातीला तुमच्या प्राण्याचा स्त्रोत काय आहे ते लक्षात घ्या त्याचं वय आणि त्यानंतर त्याच्या गर्भाचे वय तिच्यामधून तुम्ही ते मिळवणार आहात ते मिळवताना तो तुम्हाला सारख्याच परिस्थितीमध्ये वाढवावा लागेल आता तुमच्याकडे संपूर्ण पेशी आहेत आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही तुमचे ते औषध सुरुवातीला वापरणार आहात की शेवटी वापरणार किंवा कधीही ठीक आहे एकदम सुरुवातीला तुमच्याकडे एक नियंत्रित पेशींची मांडणी आहे ही ती तुमची मांडणी आहे आणि आता तुम्ही यामध्ये औषध टाकता आणि हे पाहता की तुमच्या त्या पेशींना यामुळे काही नुकसान झाले आहे का किंवा संपर्क स्थानांमधील संख्या वाढली आहे का आता हे सर्व तुम्ही कसे पडताळाल तुम्ही हे सर्व संपर्क स्थानांची संख्या मोजून पडताळू शकता तर तुम्ही हे सर्व प्रतिदीप्तीशील खुणा करून संपर्क स्थान पाहू शकता तर जेव्हा केव्हा आपण संपर्क स्थानांबाबत बोलतो हा त्याचा एक भाग आहे हा त्यातील एक मज्जातंतू आहे हा दुसरा मज्जातंतू आहे आणि ते एकमेकां मध्ये संपर्क स्थान तयार करतात तर हे जवळपास अशाप्रकारे होऊ शकते तर येथे आपल्याकडे प्रतिदीप्तीशील सूचक आहे ते म्हणजे सायन्यापटोफ्यसीन आणि सायन्याप्सीन हे काही प्रथिने आहेत सायन्यापटोफ्यसीन आणि स्य्नाप्सीन येथे आहेत यांच्यासारखे अजून बरेच असतात जर ही प्रथिने तेथे हजर असतात आणि त्याच वेळेस जर तुमच्याकडे या प्रथिनांचे विरुद्ध काही प्रतिजैविके असतील तर मी आता येथे गुलाबी रंग वापरतो की जो प्रतिजैविकांना प्रतिदीप्तीशील रांगेमध्ये पुढे सूचित करतो उदाहरणार्थ मी येते प्रतिदीप्तीशील रांग या रंगाने दाखवले आहे तर तुम्हाला प्रामुख्याने काय करायचे आहे तुम्हालाही या संपर्क स्थानांच्या बटनांना मोजायचे आहे ज्या वेळेस तुम्ही हे मोजता त्या वेळेस तुम्हाला काही आकडेवारी करावी लागेल इथे तुम्ही तुमच्या त्या बटनांची संपूर्ण संख्या मोजता तर इथे काहीही न वापरता जर आपण फक्त x किंवा y किंवा z तर प्रति युनिट क्षेत्रांमध्ये संपूर्ण संपर्क स्थानांची संख्या किती असेल किंवा काही ठीक आहे तर आता मी हे तुमच्यावर सोडून देतो की तुम्हाला कोणत्या पद्धतीने विश्लेषण करायचे आहे त्याच बरोबर तुमच्याकडे येथे एक विरुद्ध बाजू सांगणारा नियंत्रीत घटक आहे स्पष्टपणे सांगायचे झाले तर तुम्ही येथे एक Q नावाचा नुकसान पोहोचवणारा घटक मिळवला आहे आणि यानंतर तुम्ही संपर्क स्थान किंवा संपर्क स्थानांचा बटनांचा नंबर कमी होताना पाहू शकता तर आता तुम्ही येथे कशाचे परिमान करता जर मी आता परिमान करायला गेलो तर काय परिमान करावे तर मी येथे संपर्क स्थानांच्या घटनांच्या बाबतीत परिमाण करेल तर आता तुम्ही पहा तुम्ही हे सर्व तिन्ही चाचणी करून पाहिले आहेत आणि त्यानंतर तुमच्याकडे हा Q सुद्धा आहे आता तुम्हाला कळले आहे की तुम्हाला अजून तीन चाचण्या करणे गरजेचे आहे जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले नाही मी आता याची इथे भर घालतो तर आता तुम्हाला काय करावे लागेल तुम्ही येथे Q अधिक x Q अधिक y Qअधिक एक zआणि पुन्हा एकदा याचे 10 मांडणी तयार करू तुम्हाला लक्षात आला असेल की आपण आधीच बोललो आहोत की आपल्याकडे 50 आहे आणि आता हे 50 अधिक 30 तुमच्याकडे या सर्व गोष्टीसाठी 8 कव्हरस्लिप आहेत आणि हे एक यादृच्छिक जाळे आहे चला आता पहा या आकडेवारी सोबत तुम्ही परिमान कसे करणार तुमच्याकडे जवळपास आठ वेगवेगळ्या उपचारांची यादी आहे जर आपण थोडेसे मागे गेलो तर 12345678 किंवा यापेक्षाही वेगळे तर T1 T2 T 3 T4 T5 T6 T7 T8 तर हा तुमचा नियंत्रित आहे हा आहे x हा आहे y हा आहे z हा आहे Q हा आहे Q अधिक x हा आहे Q अधिक y आणि हा आहे Q अधिक z तर आता तुम्ही येथे काही शेकडेवारी वरती जाऊ शकता किंवा ठराविक असा संपर्क स्थानांच्या बटनांचा आकडा पाहू शकता पण एका F 18 गर्भातील हिप्पोकॅम्पस मज्जातंतूंच्या जाळ्यातून तुमच्याकडे काही शेकडेवारी आहे त्याचबरोबरीने तुमच्याकडे काही मूल्य आहेत समजा मी असे मानले की y सर्वात चांगले काम करतो z हा त्या दरम्यान कुठेतरी आहे तर आता तुम्हाला एक बार आलेख काढता येईल तर आता उदाहरणार्थ आपल्या गृहीतके नुसार Q हा खरोखरच काही करत नाही मी फक्त उदाहरणार्थ बोलतोय येथे Q थोडीशी प्रगती दाखवतोय आणि येथे तो खूप जास्त प्रगती दाखवतोय किंवा येथे काही ठीक नाही तर तुम्हाला काय करायचे आहे तुमच्याकडे येथे आठ उपचार पद्धती आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही तुलना करू शकता ते जवळपास असे होऊ शकते T1 हा T2 पेक्षा खूप वेगळा आहे किंवा याउलट सुद्धा होऊ शकते T2 हा प्रामुख्याने T3 पेक्षा वेगळा आहे त्याचप्रमाणे T3 ते T4 आणि आता तुमच्याकडे विश्लेषणासाठी खूप सारी आकडेवारी आली आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे या सर्वातून कुठला मुद्दा हा पुढे होऊ शकतो किंवा कुठल्या मुद्द्यावर हे सर्व आधारित आहे तर उदाहरणार्थ आपण असे म्हणू तर आता आपल्याकडे एक खात्रीशीर गोष्ट आली आहे उदाहरणार्थ आता आपण त्या रेणूचे काय करू त्याला आपण चाचणी च्या पुढील टप्प्यावर ती नेणार आहोत पण हे सर्व आपल्याला वारंवार खूप वेळा करावे लागेल पण फक्त हे नाही त्याचबरोबरीने खूप साऱ्या गोष्टी सुद्धा आहे उदाहरणार्थ साधारणतः किती दिवसांसाठी आपण हे सर्व संवर्धन पुन्हापुन्हा करणार आहोत समजा 5 दिवस ज्या वेळेस तुमचा दिवस येईल तो 10 दिवस असेल त्यानंतर 20 दिवस 40 दिवस 2 महिने म्हणजे 60 दिवस वेळेच्या वेगवेगळ्या ठिकाणी काय काय घडते हे पाहू खरं म्हणजे याला पेशी संवर्धन आणि त्यातील निपुणता याबाबतीत खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा लागतो पण तरीसुद्धा तुम्हाला खूप सारा समस्यांना तोंड द्यावे लागते तर अशा काही समस्या हळूहळू समोर यायला लागतात आणि आता मी हे प्रामुख्याने सांगणार आहे कुठल्या प्रकारच्या अनेक मनोरंजक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल तर सगळ्यात पहिली समस्या मला लक्षात येऊ शकते की मी वारंवार येथे यादृच्छिक संवर्धन हा शब्द वापरला आहे आता तुमच्या हिप्पोकॅम्पस ऊती बाबत पाहू जर तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला ही होती दाखवली होती आणि आता तुमच्याकडे CA1 CA2 CA3 आणि CA4 हे डेटेड गायरस आहेत तरी इथे आता मी उदाहरणार्थ CA1 CA2 CA3 CA4 असे दाखवतो तर या प्रकारचे हे सर्व खूप पद्धतशीर मार्ग आहेत तर आपण एका यादृच्छिक दृश्य बद्दल बोललो होतो माग च्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला काय दाखवत होतो जर तुम्ही पाहिले सेल तर त्यामध्ये आपण यादृच्छिक जाळे पाहिले तर हे काही खरे सादरीकरण नाही किंवा त्या जवळ सुद्धा जात नाही माझे हे शब्द लक्षात ठेवा हे खऱ्या जीवनातील हिपोकॅम्पस जाळ्याच्या सादरीकरणाच्या जवळ जात नाही परंतु हा त्यातील एक भाग आहे पण खऱ्या जीवनाचा भाग नाही ठीक आहे यादृच्छिक संवर्धन हे काही नेमके सादरीकरणाचे मुद्दे नाहीत तर खरे आव्हान म्हणजे आपल्याला याची नक्कल करायचे आहे आणि यावर उपाय शोधायचा आहे तर यामध्ये कुठलेही उपाय हे जवळपास जाणारे उपाय नाहीत तर इथे आपण खऱ्या अर्थाने कमतरता बाबत बोललो तरी आता यावर उपाय असा आहे की आपण पण त्याची नक्कल करावी आणि एक ठरलेल्या जाळ्याचा नमुना हा मुद्दा क्रमांक एक म्हणून सादर करावा आता ते आपल्याला सबस्ट्रेट अभियांत्रिकीच्या महत्त्वाचे भागाकडे घेऊन जाईल दुसरी कमतरता अशी आहे की हे एक यादृच्छिक संवर्धन आहे आणि यादृच्छिक संवर्धनामुळे या सर्वांचे परिमान करणे खूप अवघड जाते त्याचबरोबरीने हे आव्हानात्मक आहे आणि संदिग्ध सुद्धा आहे हे आपण सर्व दूर करू शकतो जर आपल्याकडे जाळ्याचा नमुना असेल तर आणि हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहे तर दुसरी महत्वाची कमतरता अशी आहे की हे एक 2D संवर्धन आहे हे एक दोन आयामी संवर्धन आहे परंतु या संपूर्ण संरचनेला z अक्ष आहे तसेच x अक्ष आहे परंतु y अक्ष व्यवस्थित नाही तर खरे म्हणजे z अक्ष कोठे आहे हे कळत नाही तर आता आव्हान अशी आहे की आपण 3D संवर्धन करू शकतो कारण भविष्यामध्ये तर हेच सर्व चालू आहे तर तुम्ही आता जवळपास तुमच्या पात्रांमधील त्या अवयवाची नक्कल केली आहे आणि त्या अवयवाच्या भागाला तुम्ही प्रयोगशाळेत आणून तुमच्या चीप वर बसवले आहे पुढचा मुद्दा असा आहे की 3D नमुना तर आता आपण पुढच्या पायरीवर जाऊ आणि हा या खेळातील सर्वात आव्हानात्मक भाग असेल तर आता तुम्ही येथे F18 ही ऊती वापरता पण ते सर्व अल्झायमर मध्ये बंद होते हे काही ही त्या गर्भामध्ये होत नाही जर त्यावर ती नष्ट व्हायचे असते तर त्या प्रौढांमध्ये होतील ठीक आहे तुम्हाला अशा एका आजाराचे सादरीकरण करायचे आहे की जो प्रौढांमध्ये होतो पण तुम्ही ते करण्यासाठी गर्भातील संवर्धित पेशींचा वापर करता तर ही सर्वात जास्त विचार करण्याची बाजू आहे की आपण बरोबर नमुना निवडायला हवा त्यात आपले पर्याय काय आहेत सगळ्यात प्रथम तुम्हालाही प्रौढांमध्ये करावे लागेल आता प्रौढांमधील हिप्पोकँपाल मज्जातंतूंचे संवर्धन आणि त्यानंतर त्या संवर्धनाचा तीन आयमानमधील एक उत्कृष्ट नमुना हे सर्व सादर करावे लागेल तर हे सर्व तिन्ही मिळून एकदम चमत्कारीक असा नमुना तयार करू शकतात मी म्हणत नाही की ते खूप जवळ आहेत पण नक्कीच आज आपण जे काही पाहिलं त्यानुसार आपण खूप जवळ जाऊ शकतो तर आता तुम्हाला लक्षात आले असेल की आपण एक साधारण बाब पाहिली आणि आपण तिथे बंद केली आहे पुढील वर्गामध्ये आपण पण याबाबत अजून बोलू